इनजिनिअरिंग मेथीमेटीक्स I वरील व्याख्यानात स्वागत आहे आणि आजचा विषय इनडीटरमिनेट फॉर्मस आहे तर या संकल्पना आपण आज बघणार आहोत म्हणूनच इनडीटरमिनेट फॉर्मस एल हॉस्पिटलचे LHospitals नियम हे फार मूलभूत तत्त्व आहेत जे असे फॉर्म निश्चित करण्यासाठी वापरतात आणि काही उदाहरणे दिली आहेत तर मी इनडीटरमिनेट फॉर्मस सुरु करण्यापूर्वी मागील व्याख्यानातून चर्चा झालेल्या सामान्यीकृत मीन व्ह्यालू प्रमेय किंवा काचीचे मीन व्ह्यालू प्रमेय या गोष्टींचा परिचय आधीच्या व्याख्यानात पहिला आहे तर आपण तेथे पाहिले आहे की जर दोन फंक्शन f आणि g क्लोज्ड इंटर्वल मध्ये कनटुयनिअस असतील आणि ओपन इंटर्वल a b मध्ये डिफरणशिएबल असतील आणि हे या इंटर्वल मध्ये कोठेही मिटत नाही तर तेथे बिंदू c ओपन इंटर्वल मध्ये असा अस्तित्वात आहे जेथे भागाकार हा डेरीवेटीवच्या बिंदू c वर गुणोत्तराइतका आहे तर सामान्यीकृत मीन व्हालू प्रमेय आज काही परिणाम सिद्ध करण्यासाठी वापरली जाईल आणि इनडीटरमिनेट फॉर्मस काय आहेत तर उदाहरणार्थ जर आपण याचा विचार केला तर हे आणि x वजा 1 चे गुणोत्तर X 1 असताना आपल्याला त्याचे मूल्यांकन करायचे आहे तर जर आपण x 1 ठेवले तर आपण येथे 0 आणि 0 ने भाग घेत आहोत त्याचप्रमाणे येथे आपल्याला 00 मिळत आहेत तर अशा परिस्थितीत आपण फक्त x 1 बदलू शकत नाही आणि येथे दिलेल्या या समीकरणाचे मूल्य मिळवू शकत नाही उदाहरणार्थ आपल्याकडे आणि x 0 असताना या समीकरणाची किंमत काय येईल हे आपण पाहू इच्छितो जर आपण येथे x 0 ठेवले तर तर पुन्हा 1येईल तर 0 भागिले 0 येईल तर आपल्याकडे आणखी एक 00 फॉर्म आहे ज्याचे x 0 बदलून थेट मूल्यांकन केले जाऊ शकत नाही तर प्रश्न असा आहे की जेव्हा f आणि g दोन्ही फंक्शन 0 येईल तर या गुणोत्तराचे काय झाले ही अशी परिस्थिती आहे ज्याचा आपण या उदाहरणांमधून प्रत्येकाने f आणि g मध्ये विचार केला आहे आणि आता आपल्याला हे पहायचे आहे की या समीकरणाचे काय होईल आणि आजच्या व्याख्यानात आपण ते येथे पाहू जेव्हा आपण x चे लिमिट 1 घेतो कारण आपण या समीकरणामध्ये फक्त x 1 ठेवू शकत नाही परंतु आपण त्याच्या लिमिटबद्दल बोलू शकतो म्हणून ची किंमत 1येईल परंतु दुसऱ्या केसमध्ये जेंव्हा असेल तेंव्हा या ठिकाणी x 1 कट होतो कारण अंशाचे अवयव आणि येतात तर याची किंमत x1 येईल आणि नंतर याचे लिमिट फक्त 2 येईल आता याचे लिमिट 0 येते हे आपण या व्याख्यानाच्या नंतरच्या भागात पाहू तर या तीनही केसेसमध्ये आपल्याला 00 फॉर्म येतो परंतु त्याचे लिमिट वेगळे येते पहिल्या केस मध्ये 1दुसऱ्या केस मध्ये 2 आणि तिसऱ्या केस मध्ये 0 येते तर हि इनडीटरमीनेट समीकरणे काय आहेत आपण आता पाहू तर ते मध्ये दिसू शकतात आपण फक्त एक अन्य शक्यता पाहिली आहे की अंश आणि छेद याची किंमत इन्फिनिटी येते तर आपल्याकडे ∞ ∞ किंवा 0 × ∞ फॉर्म आहे येथे आणखी इंडिटरमिनेट फॉर्म्स किंवा सारख्या घातांक फॉर्ममध्ये आहेत तर हे सर्व इनडीटरमीनेट फॉर्म आहेत आणि आपल्याला किंवा चे मूल्य काय आहे हे माहित नाही तर येथे एक रिमार्क होती की हि समीकरणे भिन्न आहेत त्यांना आपण इनडीटरमीनेट फॉर्म्स म्हणतो उदाहरणार्थ किंवा आणि लक्षात घ्या की हे इनडीटरमीनेट फॉर्म नाहीत आणि आपण या समीकरणांचे मूल्य काढू शकतो उदाहरणार्थ हे चे मूल्य किती आहे ते फक्त 0 आहे आणि हा गुणाकार आपल्याला खूप मोठी संख्या मिळते पुन्हा येथे ∞ ∞ होईल आणि आपण पुन्हा 1 लिहू आणि नंतर होईल तर हे 0 होईल तर हे इनडीटरमीनेट फॉर्म्स नाहीत जर आपल्याला गणनादरम्यान असे समीकरण आढळल्यास आपण थेट याचे मूल्य बदलू शकतो परंतु या सर्व पुढील केस मध्ये याबद्दल आपण अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे कारण आपल्याला याचे मूल्य काही नियमांद्वारे काढावे लागेल आणि उदाहरणार्थ ∞ × of चे मूल्य किती आहे स्पष्ट नाही तर अशी संकल्पना आहे की अशा इनडीटरमीनेट फॉर्म्सचे निश्चित करण्यासाठी एल हॉस्पिटलचा नियम हा एक मूलभूत नियम आहे समजा f आणि g ही दोन फंक्शन्स a bओपन इंटर्वल मध्ये कनट्युनिअस व ab या क्लोज्ड इंटर्वल मध्ये डिफरणशिएबल आहेत आणि g चे डेरीवेटीव हे प्राइम अंतराच्या आत कोठेही नाहीसे होत नाही या सर्व अटी म्हणजे आपण आज पाहिलेल्या कॉची मीन व्हॅल्यू प्रमेय किंवा सामान्यीकृत सरासरी मूल्य प्रमेयाच्या अटी होय आणि या अटी व्यतिरिक्त जर आपल्याकडे असेल तर फंक्शनची किंमत a बिंदूवर 0 आहे तर दुसरे फंक्शन g देखील या बिंदूवर 0 आहे तर आपल्याला या एल हॉस्पिटलच्या L'Hospital's नियमातील पुराव्यामध्ये दिसेल की जर आपल्याला ची किंमत काढायची असेल तर नैसर्गिकरित्या सेटिंगमध्ये उजव्या बाजूची मर्यादा आहे हे गुणोत्तर आपण येथे प्रत्यक्ष पाहतो जेथे हे 0 आहे असे म्हणतात तर ते फॉर्मसारखे आहे परंतु आपण ही मर्यादा घेतल्यास आणि हा नियम म्हणतो की ही मर्यादा हे मर्यादित मूल्य या मर्यादेच्या मूल्याइतके आहे जे डेरीवेटीवचे गुणोत्तर आहे तर डेरिव्हेटिव्ह्जचा हा आणखी एक अनुप्रयोग आहे आणि स्वाभाविकच जेव्हा डेरिव्हेटिव्ह्जची मर्यादा अस्तित्त्वात असते तेव्हा अन्यथा हे अस्तित्त्वात नसल्यास या अर्थाने अर्थ प्राप्त होत नाही आपण थोड्या वेळाने या टप्प्यावर येऊ आणि जेथे एक लिमिट अस्तित्वात नाही असे एक उदाहरण आपण पाहू परंतु याचा अर्थ असा नाही की f g ची लिमिट अस्तित्त्वात नाही तर हा नियम असा आहे की जर अशा डेरिव्हेटिव्ह्जची मर्यादा अस्तित्वात असतील तर फंक्शनच्या या गुणोत्तरा इतकीच मर्यादा असेल तर जर आपण एलचावापर केला तर आपण कॉची मीन व्हॅल्यू प्रमेय वापरत असल्यास याची सिद्धता अगदी सोपी आहे जो आज आपण संक्षिप्त रुपात जेव्हा आपल्याकडे दोन and g असतात तेव्हा आणि हे आणि हे a आणि x मध्ये आहे तर आपण येथे एक बिंदू घेतला आहे x हे नैसर्गिकरित्या a बरोबर नाही आणि नंतर आपण सामान्यीकृत मीन व्हॅल्यू प्रमेय लागू केले आहे तर आपल्याला माहिती आहे की a मधील फंक्शनचे मूल्य आणि g फंक्शनचे मूल्य तर दोन्ही फंक्शनची a वर किंमत 0 आहे तर येथे या समीकरणाची डावी बाजू हि होईल तर आपल्याकडे येथे हे ओव्हर च्या समतुल्य आहे आणि हे ते x इंटर्वल मध्ये आहे तर आता तुम्ही लक्षात घ्या की जर हे लिमिट आणि जरी येथे हा ओपन इंटर्वल ते x मध्ये आहे तर जर आपण x नैसर्गिकरित्या गेलो तर ते देखील a वर जाईल तरजेंव्हा x आणि ची किंमत a येईल तर पुढे येथे काय आहे जर आपण येथे लिमिट घेतले तर ही लिमिट समान असेल कारण हे या इंटर्वल मध्ये आहे तर हे येईल तर उजवीकडून आणि हे डेरीवेटीव येथे f g आहे आणि आता आपण हे दुसर्या नावाने x म्हणून आहे तर आपण काय पाहिले आहे की हे हे गुणोत्तर f g काही नाही परंतु f g आहे तर सर्वसाधारण केलेल्या क्षमतेचे मूल्य प्रमेय वापरून या एल हॉस्पिटलच्या नियमांचा हि सिद्धता पुरावा आहे सामान्यीकृत मीन व्हॅल्यू प्रमेय वापरून या एल हॉस्पिटलच्या नियमांची सिद्धता आहे या एल हॉस्पिटलच्या नियमात आणखी एक सामान्य रूप आहे कारण जर आपण येथे नोंदवले तर आपण उजवीकडून लिमिट घेतले आहे कारण आपण या फंक्शनसाठी हे इंटर्वल a ते b घेतले आहे तर हा एक जनरल फॉर्म आहे तर ओपन इंटरव्हल I वर f आणि g हे दोन फंक्शन्स वेगळे आहेत आणि नैसर्गिकरित्या हे मध्ये कनट्युनिअस आहे आणि 0 आहे तर आता a हा बिंदू इंटर्वल मध्ये कुठेतरी आहे सीमेवर नाही तर जर आपल्याकडे या इंटर्वल मध्ये आणि gx ≠ 0 जर x ≠ a x a तर काहीही घडू शकते नंतर आपल्याला g वर अशा निर्बंधांची आवश्यकता नाही परंतु या g लुप्त होणार नाही तर या प्रकरणात देखील सहजतेने हे सिद्ध करता येते की लिमिट आता येथे डावी किंवा उजवी संकल्पना नाही जर उजव्या बाजूचे लिमिट अस्तित्वात असेल तर लिमिट फक्त हे च्या बरोबरीची असेल आणि हि सिद्धता आपण आधी केलेल्या गोष्टींसारखीच आहे कारण आता या I मध्ये आपण येथे दोन इंटर्वलचा विचार करू शकतो तर आणि x हा a पेक्षा मोठा आणि आपण दुसर्या इंटर्वल मध्ये x हा a पेक्षा लहान याचा देखील विचार करू शकतो तर या दोन इंटर्वलमध्ये आपण मागील निकाल लागू करू जे तेथे स्थापित करेल की या केसमध्ये बरोबर आहे आणि मग जेव्हा आपण हा परिणाम या इंटर्वल साठी लागू केला आणि आपल्यास त्या दिशेच्या दोन्ही लीमिटच्या ऋण बाजूंकडून मिळेल आणि डाव्या बाजूने आपल्याला समान निकाल मिळेल जो निष्कर्ष काढेल की f g हे x → a f g बरोबर आहे तरआणखी एक महत्त्वाची टिप्पणीम्हणजे जेंव्हाआणि हे आणि हे 0 आहे तर त्या वेळी फंक्शनची व्हॅल्यू 0 होती जर दोन फंक्शन्स हे a वर म्हणून लिमिटहे 0 आणि आहे तर या केसमध्ये देखील आपण आधीच्या दुसर्या टिपणी प्रमाणेच निकाल लागू करू शकतो म्हणून जर आपल्याला हे समजले की प्रथम डेरिव्हेटिव्ह्ज a वर 0 आणि डेरिव्हेटिव्ह्ज आणि वर आहेत तर ते आधी फंक्शन आणि वर लागू केलेल्या अटी पूर्ण करतात कनट्युनिटी डिफरणशिअबीलीटी नंतर या प्रमाणात एल हॉस्पिटलचा नियम लागू करणे तर आपण असे करू शकतो की आपण या एल हॉस्पिटलचा नियम पुन्हा या ओव्हर वर लागू करू शकतो कारण आता अशाच परिस्थिती आणि साठी होत आहे कारण ते दोन्ही 0 आहेत आणि नंतर नियम म्हणतो की येथे ही लीमिट हे डबल डेरिव्हेटिव्ह्ज इतके आहे f आणि g च्या दुहेरी डेरिव्हेटिव्हजचे गुणोत्तर x → a च्या समान असेल तर हा पुन्हा सामान्यीकृत फॉर्म आहे की हे लिमिट ची किंमत काढता येते पण जर लिमिट असेल तेंव्हा हे दोन f आणि g 0 झाले तर आपण पुन्हा एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो तर तेच लिमिट हे f च्या दुसर्या डेरिव्हेटिव्हला ने भागले तर दुसऱ्या डेरिव्हेटिव्हच्या लिमिट इतकी असेल किंवा उदाहरणार्थ सॉरी येथे पुढे चालू ठेवू तर चे डबल डेरिव्हेटिव्ह देखील x वर अदृश्यहोईल आणि चे हे डबल डेरिव्हेटिव्ह देखील x a या भागावर नाहीसे होईल तर आपण आणखी डबल चे डबल डेरिव्हेटिव्ह भागिले याला एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो तर एल' हॉस्पिटलचा नियम देखील लागू आहे तर येथे आणखी एक सामान्यीकरण म्हणजे आपण बद्दल चर्चा केली आहे असे नाही की येथे मर्यादित संख्या आहेत परंतु x → ∞ किंवा x → ∞ लिमिट असताना देखील हा निकाल लागू शकतो तर हा एक अगदी सामान्य नियम आहे जो आपण येथे सिद्ध करीत नाही उदाहरणार्थ हे इनफीनिटी केस आहे परंतु कोणीही त्यांच्यावरही एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो तर आता या एल हॉस्पिटलच्या नियमाचा इनफीनिटी ते इनफीनिटी फॉर्म्सचा विस्तार केला आहे तर समजा आधीच्या केसप्रमाणेच हे आणि हे x → a किंवा परंतु fx → 0 gx → 0 ऐवजी आता यात असलेला फरक ते दोघेही कडे झुकत आहेत आणि या केसमध्ये आपल्या कडे देखील समान नियम आहे की या दोन फंक्शनच्या गुणोत्तरांची हे लिमिट त्यांच्या डेरीवेटीव च्या गुणोत्तरांच्या लिमिट इतक असेल जेव्हा हे f आणि g 0 वर जाते तेव्हा उजवीकडे प्रदान केलेले लिमिट येथे अस्तित्त्वात आहे तर लिमिट अस्तित्वात आहे आतापर्यंत सर्वसाधारण नियम काय आहे जर आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या सर्व परिणामांचा समावेश केला तर ते दोन आहेत ते दोन रूप असू शकतात तर एकतर 00 फॉर्म किंवा ∞ ∞ फॉर्म दोन्ही प्रकरणांमध्ये x → a किंवा दोन फंक्शन्सच्या गुणोत्तरांची लिमिट हे त्यांच्या डेरीवेटीव च्या गुणोत्तराच्या लिमिट बरोबर असेल म्हणून मी आधी नमूद केलेली ही आणखी एक महत्त्वाची टिप्पणी आहे तर ही लिमिट येथे अस्तित्त्वात नसल्यास डेरीवेटीवची मर्यादा अस्तित्त्वात नसल्यास याचा अर्थ असा नाही की f g ची लिमिट अस्तित्त्वात नाही जी आपण साध्या उदाहरणाद्वारे पाहू शकतो जर आपण याचा विचार केला तर तर या केसमध्ये येथे काय आहे ते आपण फक्त पाहिले तर येथे काय होत आहे तर येथे काहीतरी इन फायनाइटयेते तर अंश आहे आणि पुन्हा छेद x असेल तर ते येईल तर आपल्याकडे ∞ ∞ फॉर्म आहे आणि या ठिकाणी आपण फक्त एल' हॉस्पिटलचा नियम लागू केल्यास काय होईल ते पाहू तर येथे तुम्ही जर 1 sin x अंशाचे डेरीवेटीव घेतले तर होईल आणि या डेरीवेटीवची लिमिट 1 येईल आणि लिमिट असेल तर येथे लिमिट हे जेंव्हा असेल तेंव्हा डीफाइन होत नाही तर मुळात हे असताना डीफाइन होत नाही तर हे लिमिट अस्तित्त्वात नाही परंतु जर आपण तर आपण याला असे पुनर्लेखन केले तर आपण येथे x ला x ने भागले आणि नंतर sin x ला आणि नंतर विभक्त करू तर आपल्याकडे म्हणजे आणि आता आपण या लिमिटचे थेट मूल्यांकन करू शकतो तर तर जेव्हा x → ∞ तर जर हा x → ∞ आणि येथे ची किंमत फायनाईट आहे तर जेंव्हा फायनाईट किंमतीला भागले तर त्याची किंमत 0 येईल तर येथे दुसरा भाग 0 येईल तर आपल्याकडे 1 0 असताना त्याचे लिमिट 1 आहे तर येथे आपण एल हॉस्पिटलचा नियम लागू करून निष्कर्ष काढला तर कारण हे लिमिट अस्तित्त्वात नाही आणि आपण असा दावा करू शकतो अस्तित्वात नाही परंतु असा चुकीचा निष्कर्ष आला असता म्हणूनच प्रत्येक वेळी जेव्हा आपण लिहितो तेव्हा नियमात असे आहे की डेरीवेटीवच्या गुणोत्तराचे लिमिट अस्तित्वात आहे तर हे खूप महत्वाचे आहे आता येथे एक उदाहरण म्हणून हे घेऊ तर त्या वास्तव संख्या आहेत आणि आपल्याकडे ही संख्या आहे तर या केसमध्ये आपल्याला आणि कोणत्या किंमतीसाठी फंक्शन f कनट्युनिअस येईल हे हे शोधायचे आहेत तर फंक्शनहे या इंटर्वल मध्ये सतत कनट्युनिअस राहते तर आता कनट्युनिटीठेवण्यासाठी आपल्याला काय हवे आहे तर या फंक्शनच्या कनट्युनिटीसाठी याचे लिमिट 1 असावी कारण x ≠ 0 येथे फंक्शनची किंमत 1येईल तर सोडून सर्वत्र फंक्शन कनट्युनिअस येईल तर येथे x ≠ 0 साठी आपल्याकडे चांगले फंक्शन या इंटर्वल मध्ये डीफाइन केले आहे तर हे आणि कनट्युनिअस आहे तर हे फंक्शन कनट्युनिअस आहेएकमेव समस्या आहे x 0 तर आता आपण येथे सेट करीत आहोत की जर हे हे फंक्शन कनट्युनिअस होईल तर या स्थितीतून आपण आणि ची व्हॅल्यू काढू तर येथे आणि च्या कोणत्या व्हॅल्यूज साठी या समीकरणाची किंमत 1 येईल तर आता आपण या लिमिटची किंमत काढू म्हणून जेव्हा आपण x → 0 घेतो तेव्हाहे 0हे 0 आणि देखील 0 आहे तर आपल्याकडे 00 फॉर्म आहे तर आपण या समीकरणाला एल हॉस्पिटलचा नियम लागू करूया म्हणून जर आपण एल हॉस्पिटलचा नियम आणि ला नियम लागू केला तर हे भागिले होईल जर आपण ची डेरीवेटीव घेतले तर त्याची किंमत येते आणि येथे लिमिटअसेल तर आता या फंक्शनचे काय होत आहे हे आपल्या लक्षात आले तर आपल्याकडे आणि नंतर लिमिट x → 0 आहे ज्याची किंमत 1 आहे तर येथे आपल्याकडे याची किंमत 1 आहे तर आपल्याकडे येथे भागिले आणि नंतर लीमिट x → 0 तर येथे आपल्याला हे मिळेल ची किंमत 0 वर जाईल तर आपल्याकडे ला कोणत्याही संख्येने भागले तर त्याची किंमत 0 येईल आता पुढे जेंव्हा लिमिट 1असेल तर होईल कारण आपल्याला फॉर्म मिळेल आणि आपण पुढे एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो परंतु या ठिकाणी लिमिट 1 येईल आपण ची किंमत 0 सेट केली कारण जेंव्हा तर आपण पुढे एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो तर एल हॉस्पिटलचा नियम पुन्हा लागू करून आपल्याला आधीपासूनच एक अट वर मिळाली आहे जी 0 आहे आणि आता जर आपण पुन्हा लागू केला तर तर पुन्हाचे डेरीवेटीव सॉरी आणि चे डेरीवेटीव कारण चे डेरीवेटीव तर हे β sin x भागले आहे आणि आता आपण येथे कोणता फॉर्म मिळवत आहोत हे तपासले तर तर हे ची किंमत 0 येईल तर आपल्याकडे अंशामध्ये 0 भागिले ज्याची किंमत 0 येईल तर आपल्याला फॉर्म मिळेल तर आपण या समीकरणावर पुन्हा एकदा एल हॉस्पिटलचा नियम लागू करू शकतो तर येथे लिमिट तर आपल्याकडे येथे आणि आहे तर देईल तर मग ते अल्फा आणि आणि ची किंमत तीच राहील अधिक राहील आणि नंतर पुन्हा चे डेरीवेटीव आणि त्याला भागिले 6 होईल कारण चे डेरीवेटीव 6 येते तर आता पुन्हा तपासू तर इथे काय मूल्य आहे तर ची किंमत 0 असेल तर हे समीकरनाची किंमत 0 होईल आणि नंतर येथे हे सारखे असेल आणि नंतर तरआपल्याकडे अंशामध्ये भागिले 6 आणि लिमिट मिळेल तर याची किंमत 1 येण्यासाठी आपल्याला हे सेट करावे लागेल तर आणखी एक अट आपल्याला मिळाली ती तर आपण आणि ही दोन समीकरणे सोडवल्यास आपल्याला 2 आणि मिळेल तर आणि च्या या व्हॅल्यूज साठी आणि हे फंक्शन कनट्युनिअस असेल किंवा येथे लिमिट 1 येईल म्हणून हे फंक्शनx 0 साठी 1 डीफाइन केले आहे आम्ही हे लेक्चर्स तयार करण्यासाठी खालील रेफरनसेस वापरले आहेत तर पिसकुनोव यांचे इनटीगरल डीफरनशिअल आणि इनटीगरल कॅल्क्युलस आणि हेव्ह व्हॉल्यूम 1 आहे क्रेसिझिग यांचेअँडव्हान्सडइनजीनिअरिंग मॅथेमॅटिक्स यांनी केलेले आणि थॉमस 'कॅल्क्युलस' Thomas' Calculusदेखील तर आज आपण इनडीटरमिनेट फॉर्म्स मध्ये काय शिकलो ते म्हणजे असे बरेच प्रकार तर आपल्याकडे जेव्हा 00 किंवा फॉर्म असतो तेव्हा याचे लिमिट कशे काढायचे ते आज आपण शिकलो आणि हे लिमिट मोजण्यासाठी उपयुक्त असलेल्या एल हॉस्पिटलचा नियम की जो किंवा फॉर्म आणि आपण हा नियम लागू करू शकतो ज्यात म्हटले आहे की हे लिमिट गुणोत्तरांच्या लिमिट इतकी असेल आणि जर पुन्हा ही आणि ते दोघेही किंवा फॉर्मस साठी देखील आपण पुन्हा हा नियम लागू करू शकतो आणि मग आपल्याला ही लिमिट दुसर्या डेरिव्हेटिव्ह्जच्या गुणोत्तरांच्या लिमिट इतकीच मिळेल आणि ते लिमिट येईपर्यंत आपण पुढे चालू ठेवू शकतो पण त्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की हा नियम वैध आहे जेव्हा जेव्हा ते लिमिट अस्तित्त्वात असतात तेव्हा आपण निष्कर्ष काढू शकत नाही की येथे लिमिट अस्तित्त्वात नसल्यास मूळ लिमिट अस्तित्त्वात नाही असा आपण निष्कर्ष काढू शकत नाही तर हा नियम अतिशय उपयुक्त नियम आहे पुढील व्याख्यानात आपण इतर फॉर्म्सचे लिमिट कसे काढावे हे शिकू उदाहरणार्थ 0 ∞ ∞ इत्यादी